तर आपण या परिपूर्ण घटक पद्धतीच्या तपशीलांमध्ये काही गोष्टींवर जाऊ या आणि जसे मी आधी नमूद केले होते की आपण त्यातून काम केलेले वैचारिक मार्ग खरोखरच आपण यापूर्वी चर्चा केलेल्या पध्दतीशी अगदी समान आहे तर हे पुन्हा पुन्हा घेऊया तर आमच्याकडे काय होते आपल्याला आठवत असेल तर ते होते आमचे ऑपरेटर समीकरण ज्यावर आम्ही क्षणांच्या पद्धतीचा अभ्यास केला आहे तर येथून रिकॅप करा एल म्हणजेच ऑपरेटर होता आतापर्यंत जे ऑपरेटर आपण पाहिले होते ते इंटिग्रल इक्वेशन ऑपरेटर होते त्यांच्यात इंटिग्रल चिन्ह होते मला जे पाहिजे होते तेच अज्ञात होते आणि काही सीमा अटींसह हे कार्य जबरदस्तीने अज्ञात होते म्हणूनच या प्रकरणात सर्व सीमा अटी नेहमीच निर्दिष्ट केल्या पाहिजेत म्हणून आपण येथे प्रारंभिक बिंदू म्हणून समीकरण बनवण्याचा समान प्रकार गृहित धरू जेव्हा आपण क्षणांच्या पद्धतीवर गेलो तेव्हा काय केले चरण 1 काय होते विद्यार्थीः बेसिस फंक्शन बेसिस फंक्शन्स बरोबर म्हणून मी म्हणालो मी म्हणालो की मी या फॉर्ममध्ये बेसिस फंक्शन्सचा एक संचा लिहू शकतो आणि मग मी काय बोललो तर मी यास आत बदलले म्हणून मला मिळाले आणि हे विद्यार्थीः बरोबरीचा बरोबर तर आम्ही ते करू शकलो पण मुळात पायरी 2 म्हणजे बेसिस म्हणजे एक पहिली पायरी विद्यार्थी चाचणी बरोबर चाचणी बरोबर तर हे माझ्याकडे होते म्हणून ही बेसिस फंक्शन्स होती आणि पुढची पायरी म्हणजे कार्ये चाचणी करणे मग मी काय केले मी एक आतील उत्पादन घेतले बरोबर तर अंतर्गत उत्पादन घ्या मग काय झाले तर हा समेशन बाहेरच राहिला बरोबर तर ही ही संख्या कॉन्स्टन्ट आहे आणि येथेच चाचणी कार्य येथे आले आहे ही डाव्या बाजूची आणि उजवीकडील बाजू उजव्या आतील वस्तू बनली आहे तर हा भाग आपल्या सर्वांना परिचित आहे मग आम्ही विचारात घेतल्या गेलेल्या सर्वात सोप्या प्रकारचे चाचणी कार्य काय होते विद्यार्थी डेल्टा डेल्टा बरोबर तर नंतर आपण सर्वात सोप्या चाचणी कार्य घेतल्यास आम्ही तर मी हे असेच लिहिले आहे तर हे आतील उत्पादन आणि या सर्व गोष्टी त्यात काय उकळत आहे हे आतील उत्पादन कोसळते अविभाज्य संकुचित होते मी बाकी आहे तर उदाहरण उदाहरणार्थ ठीक आहे तर मग हे ऑपरेटर समीकरण फक्त बरोबर आहे मी हे या फॅशनमध्ये का लिहिले हे आता आपण पाहू शकता जेव्हा मी हे काही चाचणी कार्याद्वारे गुणाकार करतो तेव्हा आणि नंतर तो चाचणीचा अर्थ होतो डाव्या बाजूला तरच त्याचे मूल्यांकन केले जाईल की याचा अर्थ असा होतो की केवळ अविभाज्य हक्कात असेच मूल्य टिकते तर हे येथे आपले चाचणी कार्य होते आणि ज्या पद्धतीने मला हे नाव हवे होते ते म्हणजे पॉईंट मॅचिंग हे नाव बरोबर बिंदू जुळण्यासारखे आहे आपण या क्षणी थांबू शकता आणि यामुळे अंदाजे पद्धतींच्या लोकप्रिय संचाचा जन्म होतो ज्यास परिमित फरक पद्धती म्हणतात तर हे देखील परिपूर्ण होऊ शकते तर मर्यादित फरक पद्धतींचा काय अर्थ आहे आपण येथे हे उदाहरण पाहू शकता तर आपण येथे असे म्हणूया की मी कोणत्याही विश्लेषणात्मक डेरिव्हेटिव्हची गणना करू इच्छित नाही आणि मला हे आहे की आपल्याला एका बिंदूवर मूल्यांकन केलेले फाय चे दुसरे डेरिव्हेटिव्ह माहित आहे परंतु हे केवळ मर्यादित फरकांच्या दृष्टीने फंक्शन व्हॅल्यूजच्या दृष्टीने लिहायचे आहे तर मी हे काय लिहावे असे म्हणायचे आहे तर मग हे अगदी बरोबर होईल तर यासारख्या विविध मूल्यांसाठी आपण याची पुनरावृत्ती करू शकता आणि उजवीकडील प्रत्येकासाठी समीकरणाचा सेट तुम्हाला मिळेल तर हे मर्यादित फरक पद्धतींच्या नावाने ओळखले जाते या कोर्सच्या तिसर्या मॉड्यूलवर जेव्हा आपण आलो आहोत तेव्हा आपण त्याबद्दल सविस्तरपणे पाहूया परंतु मी फक्त बिंदूची एक शाखा शोधत आहे जी आता घडेल अगदी बरोबर म्हणूनच क्षणांच्या कार्यपद्धतीसाठी समान चौकट काय होते ते आपण परिमित घटक पद्धतीच्या प्रश्नासाठी पुढे जाऊ होय आपण असे गृहीत धरले की ते वेगळे होते आणि ते अधिक अचूक असणे होय होय आपण असे विचारत आहात की नोड पॉईंट्स दरम्यानचे वेगळेपण काय असावे होय आपण येथे थोडा सावधगिरी बाळगली पाहिजे की आपण डीफॉल्टनुसार हे फक्त 2 सेट केले नाही याची काळजी घ्यावी आणि येथे हा शब्द विसरला पाहिजे हे ठीक आहे कारण एकूणच तुमचे म्हणजे माझे एकूणच तुमचे स्केलिंग म्हणजे आपण जे काही करता ते एक सुसंगत मार्गाने केले पाहिजे कारण जसे की आपण यापूर्वी अविभाज्य समीकरण पद्धतींमध्ये पाहिले आहे कारण मी माझे विवेकीकरण अधिक चांगले आणि बारीक करतो म्हणून मला अधिकाधिक अचूक उत्तरे मिळतात तर ते विवेकबुद्धी नोड्समधील फरक अंतरात अनुवादित करते तर मी एका मर्यादेच्या फरकाद्वारे व्युत्पन्न जवळजवळ करत आहे तर हर एक महत्त्वाचा आहे तर आपण याबद्दल सावध असणे आवश्यक आहे जे लोक या घटकाचा येथे समावेश करीत नाहीत त्यांनी त्या उजव्या बाजूला असलेल्या अंकामध्ये समाविष्ट केला हे फक्त एका अर्थाने आहे या समीकरणामागील कल्पना हे एक व्युत्पत्तीची परिपूर्ण अंतर आहे अग्रेषित फरक मध्यवर्ती फरक मागासलेले भिन्न हे आपण व्युत्पन्न होता तेव्हा दोन वेळा आपण व्युत्पन्न केला त्या व्युत्पत्तीच्या अंदाजाचे मार्ग पण हो आम्ही यात अधिक लक्ष देणार नाही कारण मर्यादित फरक पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे एक समर्पित विभाग आहे तर हाच चौकट आहे जो आपण वापरणार आहोत आणि अधिक एफईएमकडे जाऊ एफईएम काय करते ते टेस्टिंग फंक्शन बेसिस फंक्शन बरोबर असते तर सर्वाचा अर्थ असा आहे की हा पूर्णपणे सुवर्ण नियम नाही परंतु एफईएम करण्याकरिता हा सर्वात सामान्य मार्ग आहे आपण समान टेस्टिंग व बेसिस फंक्शन निवडत आहात आणि याला असे म्हणतात की गॅलेरकिनची पद्धत यापूर्वी हा शब्द आला आहे मागील स्लाइडवरून मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे जेव्हा जेव्हा मी येथे हे समीकरण पाहतो तेव्हा मी पुन्हा लिहू शकतो म्हणजे मी हे संपूर्ण समीकरण अगदी सोप्या स्वरूपात पुन्हा लिहू शकतो हे जसे आहे तर काही अर्थाने मी हे समीकरण काय म्हणत आहे ते असे आहे की मी हे समीकरण काही स्वतंत्र बिंदूंवर लागू करीत आहे बरोबर तर जर माझ्याकडे या r सारख्या माझ्या पूर्ण अक्ष असतील तर मी फक्त येथेच अंमलबजावणी करीत आहे ज्यांना आपणास येथे नियमित बिंदूंचा ग्रीड माहित आहे परंतु मी येथे येथे येथे इत्यादी दरम्यानच्या बिंदूत काय होते याबद्दल काही बोलत नाही तर हा नैसर्गिक प्रश्न आहे की आपल्याला माहित आहे की थोडी अधिक अचूकता मिळविण्यासाठी उपलब्ध आहे तर हे आपण हेच करू शकतो हेच समीकरण आहे जे माझ्याकडे आहे ते आहे मी हे या रूपात पुन्हा लिहतो पूर्वी आम्ही फक्त एका टप्प्यावर ही अंमलबजावणी करीत होतो आता आपण म्हणतो की अधिक अचूकता प्राप्त करण्यासाठी मी डेल्टा फंक्शन व्यतिरिक्त चाचणी फंक्शन वापरणार आहे आणि हे आपल्या येथे असलेल्या बेसिस फंक्शनसारखेच आहे तर मुळात याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की हे अविभाज्य आहे हे चाचणी करीत आहे ही चाचणी फंक्शनच्या आधारासह मागील चाचणी प्रमाणेच आहे या प्रकरणात चाचणी फंक्शन हे बेसिस फंक्शनसारखेच आहे तर मी लिहीतच राहणार आहे आमच्याकडे असलेले डोमेन काय आहे काही सांगू या संगणकीय डोमेन आहेत चला त्यास म्हणूया आता संपूर्ण एफईएममध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ते आधारभूत कार्ये किंवा चाचणी कार्य म्हणजे ते उप डोमेन कार्ये आहेत म्हणजेच ते फक्त काही छोट्या छोट्या प्रदेशातच नॉन झेरो आहेत तर उप डोमेन आधार आणि चाचणी कार्ये ठीक आहेत तर तत्त्वानुसार हे अविभाज्य संपूर्ण गोष्टीवर अवलंबून आहे परंतु काही फरक पडत नाही कारण फक्त काही लहान प्रदेशात नॉन झेरो आहेत तर थांबा हे असे म्हणूया की हा हा प्रदेश आहे जेथे हे 0 आहे आम्ही यास नॉन शून्य म्हणतो सॉरी हे सिग्मा m तर याला आपण r चे समर्थन म्हटले आहे आधार म्हणजे अवकाशातील प्रदेश ज्याच्या बाहेर शून्य नसतो तो 0 ठीक आहे तर त्या पहिल्या चित्रात जिथे आम्ही पाहिले की विमान जे एक प्रकारचे त्रिकोणात मोडलेले होते प्रत्येक त्रिकोण ही एक सिग्मा एम ओमेगा एम सारखी आहे जी कल्पना आहे विद्यार्थीः अशा छोट्या छोट्या गोष्टी बनल्या आहेत ठीक तर आता आम्ही असे म्हणत सुरवात केली की आधीची पद्धत ही डेल्टा चाचणी अंमलात आणत आहे जी काही भिन्न बिंदूंवर विभेदक समीकरण अंमलात आणत आहे आता मी या समीकरणाला अर्थ काय देऊ शकतो मला हे लागू करायचे आहे असे भिन्न समीकरण आहे जर हे शून्य नसेल तर मी हे अवशिष्ट म्हणून पाहू शकतो याचा अर्थ असा की विभेदक समीकरण पूर्णतः अचूकपणे पाळले जात नाही आणि मी या एकूणच अविभाजकाचे वजन म्हणून पाहू शकतो म्हणून आता मी म्हणत आहे की अवकाशातील प्रत्येक बिंदूवर हे अवशिष्ट 0 असावे असा मी आग्रह करीत नाही परंतु या डोमेनवरील सरासरी भारित अर्थाने ते 0 वर लागू करेल हे असे म्हणण्यापेक्षा खूप वेगळे आहे की प्रत्येक आर खूपच मजबूत आहे अट तर आम्ही ते कमकुवत करीत आहोत आम्ही म्हणत आहोत की आपण देखील सरासरी अर्थाने शून्य नसलेल्या मूल्यांकडे जाऊ शकता उदाहरणार्थ जर पल्स फंक्शन प्रमाणे 1 असेल तर मी म्हणत आहे की सरासरी अवशिष्ट 0 आहे जे या समीकरणाचा अर्थ असेल परंतु सर्वसाधारणपणे मला फक्त पल्स फंक्शन काहीतरी अधिक क्लिष्ट असू शकत नाही तर मी जरासे वेगळे स्पष्टीकरण देण्याचे कारण म्हणजे एफईएम समुदाय दिसत आहे हे आपण आधीपासूनच घेतलेल्या मुहूर्त समीकरणाच्या पद्धतीबद्दल स्पष्टीकरण देण्यासारखे आहे तर जेव्हा येथे क्षणांच्या समीकरणाची पद्धत आपण प्राप्त केली आहे तेव्हा आपल्याकडे हे भारित अवशिष्ट अर्थ लावणे योग्य नाही आम्ही फक्त असे म्हटले आहे की आधारे प्रक्षेपित आहे बी नंतर मी त्या चाचणीत असे आहे की माझे स्पष्टीकरण त्यातून आनंद झाला आहे ते समान समीकरणावर काही वेगळ्या मार्गाने पोहोचलेल्या मर्यादित घटक लोक आणि त्यांचे स्पष्टीकरण भारित अवशिष्ट आहे ही समीकरणे समान आहेत दिलेली व्याख्या वेगळी आहे ठीक आहे परंतु जर आपण फेमवर कागदपत्रे आणि मजकूर पुस्तके वाचली तर ते त्यास भारित अवशिष्ट पद्धत म्हणतील जेव्हा आपण वाचता की आपला गोंधळ होऊ नये तेव्हा आपण हे लक्षात घ्यावे मुळात ती क्षणांची मॉम पद्धत असते वेगवेगळ्या नावे आणि भिन्न फ्रेम द्वारे समान गोष्ट म्हटले जात आहे संकल्पना समान आधार कार्य आहे सर्व काही चाचणी कार्य विद्यार्थी होय आम्ही हे भारित अर्थाने 0 असल्याचे अंमलात आणत आहोत विद्यार्थी तर जर आपण खंडित केला तर आपण नाही तर ते तसे असेल कारण हे च्याबाहेर 0 आहे याला ओमेगा म्हणायला काही फरक पडत नाही तर आता येथे आपल्या फायचा आधार विस्तार कार्यामध्ये हा विस्तार येत आहे तर या समीकरणात किती अज्ञात आहेत विद्यार्थी एन n समीकरणे किती एन समीकरणे आणि किती समीकरणे ही किती समीकरणे आहेत विद्यार्थी म्हणजे मला दिलेल्या निवडीसाठी हे फक्त एक समीकरण आहे विद्यार्थी हो हे एक समीकरण आहे तर एफईएमचे मूलभूत फ्रेम वर्क म्हणजे आपले संपूर्ण डोमेन आपल्यास ओळखत असलेल्यांमध्ये खंडित करणे विद्यार्थी एन असे जे काही डॉट डॉट डॉट बरोबर आहे तर m साठी पुनरावृत्ती 1 ते N च्या समतुल्य आहे आणि आपल्याला समीकरणांची एक प्रणाली मिळेल आणि आपल्या एक्सचे कोठे आहे x चा कॉलम वेक्टर होणार आहे हे माझे अज्ञात आहे की प्रत्येक चाचणी कार्य मला एक समीकरण देते आणि माझ्याकडे अशी n वेगळी कार्ये आहेत तर आपण वापरत असलेल्या तत्त्वज्ञानाचा हा प्रकार आहे ही आधारभूत कार्ये कशी निवडायची तर मर्यादित घटक पद्धती आवश्यक असते की या मूलभूत कार्येमध्ये त्यांच्यात सातत्य आणि भिन्नता विशिष्ट गुणधर्म असावेत ज्यावर आपण नंतर येऊ तर फक्त हे सांगण्यासाठी की आपण हे निवडू शकत नाही आपण या बीएमची निवड काही यादृच्छिक फॅशनमध्ये करू शकत नाही त्यांच्याकडे काही चांगले गणिताचे गुणधर्म असावेत ठीक सातत्य आणि भिन्नता ही काही लोकप्रिय कार्ये आहेत आतापर्यंत मी हे लिहित आहे की अगदी एक अमूर्त म्हणून आपणास एल ऑपरेटर प्रकारची माहिती आहे परंतु आम्हाला यापेक्षा अधिक ठोस काहीतरी पाहण्याची इच्छा नाही तर या एल ऑपरेटरचे उदाहरण काय असू शकते अगदी सोपी उदाहरण मॅक्सवेलची पहिली दोन मॅक्सवेलची समीकरणे आम्हाला माहित आहेत की आम्ही ई आणि एच बदलू शकतो आणि एच हा ई च्या टर्म मध्ये लिहू शकतो तर उदाहरणार्थ आपले काय होते आणि नेहमीच r चे फंक्शन असते आता जर मला पुढचे समीकरण वापरायचे असेल तर मी काय करावे विद्यार्थीः मी येथे डाव्या बाजूला कर्ल घेतल्यास मला उजव्या बाजूला कर्ल वापरता येईल नाही कारण मला माहित आहे मला माहित नाही बरोबर विद्यार्थीः तर मी काय करू शकतो विद्यार्थीः मी नक्की करू शकतो मी फक्त करीन आहे विद्यार्थी समजा जे हे 0 आहे हे खूप गुंतागुंतिचे नाही तर खरं तर यास सामोरे जाणे सोपे नाही ठीक तर ही संपूर्ण गोष्ट म्हणून सरलीकृत केली जाऊ शकते तर आपल्याकडे जे आता डाव्या बाजूला आहे ते खरोखर आपला ऑपरेटर एल आहे तर ऑपरेटर मी हे असे लिहू शकतो विद्यार्थीः तर हे माझ्या एल ऑपरेटर आणि चे उदाहरण आहे ई आहे बरोबर जर माझ्याकडे करंट टर्म असेल तर ती कुठे जाईल हे J टर्म नॉन झेरो आहे जेथे ते जाते तेथे ते उजवीकडे असेल तर माझे f असेल कारण तेथे कोणतेही विद्युत क्षेत्र किंवा काहीही उजवीकडे नसलेले असेल म्हणून आम्ही उजवीकडील शून्य नसलेली उदाहरणे पाहिली आहेत परंतु आपण आधीपासूनच अभ्यासलेल्या गोष्टींमधून या समीकरणात आपण पहात असलेला मुख्य फरक म्हणजे ऑपरेटरमध्ये कोणतेही अविभाज्य समीकरण नाही म्हणजे ऑपरेशनमध्ये कोणतेही अविभाज्य चिन्ह नाही ते पूर्णपणे कशाचे अर्थ आहे व्युत्पन्न बरोबर विद्यार्थीः 0 बरोबर होय ते उजव्या बाजूला 0 च्या जागेवर येईल होय खरं तर जर चालू असेल तर ते उजवीकडे असेल तर हे सारख्या प्रकारे आहे हे घटक घटकांच्या परिपूर्णतेचे मूलभूत सेटअप आहे सर्व आधारभूत फंक्शन्समध्ये सर्वप्रथम सब डोमेन असतात जे आपला ऑपरेटर भिन्न ऑपरेटर म्हणून मुख्य मुद्दा असतो म्हणूनच त्याच्या निराकरणात ग्रीनचे कोणतेही फंक्शन गुंतलेले नाही ज्या क्षणी मला हे अविभाज्य समीकरण मिळाले त्या क्षणाची मला गरज आहे म्हणजे ग्रीनचे फंक्शन निराकरण म्हणून तेथे दिसेल आणि यापासून विरळ भाग स्पष्ट नाही परंतु उदाहरणे घेताच आपण त्याकडे येऊ आणि म्हणूनच ही मूलभूत चौकट आहे ज्याद्वारे आपण पुढे जाऊ आणि मर्यादित घटक पद्धतीचा अभ्यास करू तर त्यानंतरची मॉड्यूल्स आपण ही उदाहरणे आणि प्रकरणे कोणती आहेत हे पाहू समीकरणांच्या विरळ प्रणालीवर कसे पोहोचू 1 डी आणि 2 डी उदाहरणासह आपण त्याचे निराकरण कसे करू आतापर्यंत यावर काही प्रश्न लक्षात घ्या की जवळजवळ प्रत्येक नवीन पद्धतीमध्येच आपण येत नाही आम्ही नेहमीच मॅक्सवेलच्या समीकरणापासून सुरुवात करतो आणि वेगळ्या मार्गाने किंवा अविभाज्य मार्गाने घेतो आणि त्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धती येतात प्रारंभिक बिंदू आपल्याला फक्त माहित असणे आवश्यक आहे वेक्टर कॅल्क्यूलसचे थोडेसे मॅक्सवेल चे समीकरण